लाईन सरफेस एरिया अँड व्हॉल्युम एलेमेंट्स इन कार्टेशियन अँड सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स एका गोष्टीची तुम्ही नोंद केली असेल की आपण इलेक्ट्रिक फिल्ड किंवा चार्जेस वरील बलाचे मोजमाप करत आहोत त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला वेगवेगळ्या कोऑर्डिनेट सिस्टीम वापरावे लागणार आहेत तर या लेक्चर मध्ये मी काय करणार आहे मी तुमच्यासाठी तीन कोऑर्डिनेट सिस्टीम ची समीक्षा करणार आहे आणि त्यांचे लाईन एलेमेंट्स सरफेस एलेमेंट्स आणि व्हॉल्युम एलिमेंट्स यांबद्दल चर्चा करणार आहे जेणेकरून त्यांचा उपयोग करणे तुम्हाला सोपे जाईल मी तुमच्यासाठी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमची समीक्षा करणार आहे मी तुमच्यासाठी सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीमची समीक्षा करणार आहे आणि शेवटी स्पेरिकेल कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल बोलणार आहे हे काही दुसरे आहेत ज्याला आपण खूप वेळेस प्रॉब्लेम मध्ये वापरतो कार्टेशियन कॉर्डीनेट सिस्टीम पासून आपण सुरुवात करुया ज्यामध्ये ओरिजिंन पासून एखादा पॉईंट त्याच्या x y z कोऑर्डिनेट्सने दिल्या जातो तर मी आता एक पॉईंट देत आहे x y z ने मी त्याला x दिशेने फिरवत आहे y या दिशेने y एवढे फिरवत आहे आणि z या दिशेने z एवढे फिरवत आहे म्हणून हे अंतर असेल y हे अंतर असेल x आणि ही उंची असेल z मी जेव्हा x y z पासून नंतरच्या पॉईंट कडे जातो तेव्हा या कॉर्डीनेट सिस्टीम मध्ये लाईन एलिमेंट असतो x अधिक dx y अधिक dy z अधिक dz म्हणून लाईन एलिमेंट dl व्हेक्टर बरोबर dx युनिट व्हेक्टर x या दिशेने अधिक dy युनिट व्हेक्टर y या दिशेने अधिक dz युनिट व्हेक्टर z या दिशेने dldxxdyydzz नंतर मी सरफेस एरिया इलेमेंट बद्दल माहिती देणार आहे मला असे वाटते की तुम्ही सरफेस एरिया जो व्हेक्टर म्हणून वापरला जातो याच्याबद्दल माहिती करून घ्यावी विशेषतः जेव्हा आपण इलेक्ट्रिक फिल्डचे फ्लक्स मोजत असतो तेव्हा आपण या सरफेस एरियाला व्हेक्टर कॉन्टिटी म्हणून घेतो त्याच पद्धतीने जेव्हा आपण डायव्हरजन्स आणि अशाच पद्धतीच्या गोष्टींचे मोजमाप करत असतो आणि जेव्हा आपण डायव्हरजन्स थेरम वापरतो तेव्हा आपण सरफेस एरियाला व्हेक्टर कॉन्टिटी म्हणून घेतो म्हणून कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मला सरफेस एरिया चा लंब ओळखायचा आहे x दिशेने असलेला सरफेस एरिया y दिशेने असलेला सरफेस एरिया आणि y दिशेने असलेला सरफेस एरिया शोधायचा आहे x दिशेने असलेला सरफेस एरिया हा रूढीप्रमाणे x एक्सिस ला लंब असेल आणि म्हणून ते yz प्लेन ला समांतर असेल आणि हे अंतर असेल dy हे अंतर असेल dz मी सरफेस एरिया एलिमेंट ds असे लिहू शकतो yz dx dy नाही हे dx x ला लंब आहे म्हणून मी हे dydz x दिशेने असे लिहिले पाहिजे अशाच पद्धतीने y दिशेने असलेला एरिया इलेमेंट हा y एक्सिस ला लंब असेल हा आणि त्याच्यामध्ये x इलेमेंट असेल x जाडी dx उंची dz आणि म्हणून ds हे y दिशेने dxdz एवढे असेल आणि z दिशेने dxdy अशा पद्धतीने त्याला लिहू शकतो तर सरफेस एरिया इलेमेंट कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये येथे मांडला आहे dsdydzx dsdxdzy dsdxdyz तिसरे म्हणजे आता मी तुमच्यासाठी व्हॉल्युम इलेमेंट शोधणार आहे नैसर्गिकपणे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये व्हॉल्युम इलेमेंट ही एक पेटी असेल एक छोटी पेटी ज्याचा आकार हे आहे x y z ज्यांचा आकार dx dz एवढा आहे dy दिशेने म्हणून व्हॉल्युम इलेमेंट असेल dxdydz आणि आपल्याला माहीतच आहे की x y z हे युनिट व्हेक्टर आहेत ज्यांची किंमत या जागेमध्ये निश्चित आहे हे फिक्स्ड युनिट व्हेक्टर आहेत त्यांची दिशा बदलत नाही आणि त्यांचे परिमान हे असते 1 dVdxdydz आता आपण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम चा विचार करू हे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा आपण सिलेंड्रिकल सिमेट्री असलेल्या परिस्थितीचा विचार करतो याचा अर्थ असा की z ऍक्सिस वरती सिमेट्री आहे जेव्हा तुम्ही z ऍक्सिस सभोवती फिरता तेव्हा तेथे काहीच बदलत नाही आता इथे पहिल्यांदा आपण कॉर्डीनेट सिस्टीम बनवूयात ही माझी मूळ x y z कॉर्डीनेट सिस्टीम आहे सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मला एखादा पॉईंट नमूद करायचा आहे x y प्लेन मध्ये ओरिजिन पासून त्याचे असलेले अंतर मोजून आणि आपण त्याला S म्हणणार आहोत मी हे ग्रिफिथ्सच्या पुस्तकामध्ये असलेले संकेत वापरत आहे त्यानंतर आपण x अॅक्सिस पासून असलेला कोन मोजणार आहोत त्याला मी phi म्हणणार आहे आणि नंतर मी x y प्लेन पासून असलेली उंची किंवा z कोऑर्डिनेट मोजणार आहे ज्याला मी z म्हणणार आहे तर ही विशेषतः नमूद केले जाते rho ने rho नाही S S phi आणि Z मला या सिस्टीमला नमूद करण्यासाठी 3 कोऑर्डिनेटची गरज आहे ज्याला मी S phi आणि Z अशी नावे दिली आहेत तुम्ही ताबडतोब यांमधील संबंध बघू शकता S बरोबर असेल कार्टेशियन कोऑर्डिनेट्सचे वर्गमूळ म्हणजेच x चा वर्ग अधिक y चा वर्ग यांचे वर्गमूळ टँजेन्ट phi असेल y भागिले x आणि z हे z च असेल यांना उलटे करून मी असे देखील लिहू शकतो की x बरोबर S कोसाइन phi आणि y बरोबर S साइन phi sx2y2 tanϕyx xscosϕ yssinϕ आता या युनिट व्हेक्टरकडे बघा जर मी सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट मध्ये या युनिट व्हेक्टरकडे बघितले तर हा कोन असेल phi हे अंतर असेल S आणि ही उंची असेल Z S या दिशेने असलेले युनिट व्हेक्टर ओरिजिन पासून दूर असलेली दिशा दर्शवतील तुम्ही बघू शकता की मी जर दुसऱ्या बिंदूकडे गेलो समजा तो इथे आहे तुम्ही बघू शकता की S या युनिट व्हेक्टरने त्याची दिशा बदलली आहे युनिट व्हेक्टर हे ओरिजिन पासून दूर असलेली दिशा दर्शवत आहे आणि त्याची किंमत या जागेमध्ये निश्चित नाही ती अवलंबून असेल की तुम्ही कोणत्या पॉईंट वरती सध्या आहात तर मी येथे असे सांगू शकतो की युनिट व्हेक्टर phi ची व्याख्या सांगू शकतो जो S युनिट व्हेक्टरला लंब आहे x y प्लेन मध्ये तर येथे हा लाल x y युनिट व्हेक्टर हा phi आहे आणि तो निश्चित नाही आणि तिसरा आहे z युनिट व्हेक्टर जो कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम सारखा स्पेस मध्ये निश्चित आहे दिलेल्या आकृतीवरून तुम्ही बघू शकता की S युनिट व्हेक्टर म्हणजेच आहे कोसाइन ऑफ phi S युनिट व्हेक्टर अधिक साइन ऑफ phi y युनिट व्हेक्टर phi युनिट व्हेक्टर आहे वजा साइन ऑफ phi x युनिट व्हेक्टर अधिक कोसाइन ऑफ phi y युनिट व्हेक्टर आणि जे z हे निश्चिततच z असेल scosϕxsinϕy ϕ sinϕxcosϕy zz जर मला या पॉईंटच्या व्हेक्टर पोझिशन पासून असलेला व्हेक्टर दाखवायचा असेल S phi आणि z या पॉईंट्स चे तर तो असेल व्हेक्टर S या दिशेने अधिक Z म्हणून व्हेक्टर r बरोबर असेल S हे S या दिशेने अधिक Z हे Z या दिशेने ही आहे या पॉईंटची जागा व्हेक्टर हा ओरिजिन पासून या पॉइंट पर्यंत असेल आता आपण सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्सचे लाईन एलिमेंट्स एरिया एलिमेंट्स आणि व्हॉल्युम एलिमेंट्स बघुयात जर मी S phi आणि Z पॉईंट पासून S अधिक ds phi अधिक d phi आणि Z अधिक dZ या पॉईंट पर्यंत गेलो तर लाईन एलिमेंट dl हा कसा दिसेल हे आता आपण बघुया मी येथे एक पॉईंट काढला आहे जो आहे S phi आणि Z आणि त्याची जागा ही व्हेक्टर r ने दिली आहे जो आहे S S अधिक Z Z नंतर चा पॉईंट हा जवळच कुठेतरी आहे जो की आहे S phi अधिक d phi z अधिक dz म्हणून r अधिक dr आपल्याला मिळेल ज्याला मी dl असे लिहू शकतो आणि जे मला S पासून वाढलेले अंतर ds पर्यंत जाताना मिळेल येथे मी S अधिक ds असे लिहू शकतो या आधी सांगितल्याप्रमाणे S हे निश्चित नाही म्हणून मी S अधिक z अधिक dz च्या दिशेने बदल करेन जे की निश्चित आहेत म्हणून फक्त फर्स्ट ऑर्डर पर्यंत मर्यादित ठेवून मी याला असे लिहू शकतो की S S अधिक S ds युनिट व्हेक्टर हे आहे युनिट व्हेक्टर मधील बदल अधिक ds हा आहे अंतरा मधील बदल S अधिक Z युनिट व्हेक्टर या दिशेने Z डिरेक्शन अधिक dz Z असेल dr ची डावी बाजू जे असेल S युनिट व्हेक्टर अधिक Z dz अधिक dl आता आपण काही टर्म्स काढून टाकूया हे S S निघून जाईल हे Z Z अधिक dl ही टर्म उजव्या बाजूला असलेल्या Z Z सोबत निघून जाईल आणि म्हणून मला मिळेल dl बरोबर S ds अधिक ds S अधिक dz Z लक्षात घ्या की जर मी S दिशेने ds एवढे अंतर पार केले व्हेक्टर ds S घ्या याला मी Z च्या दिशेने dz एवढे स्थलांतरित करत आहे मी व्हेक्टर dz घेत आहे Z युनिट व्हेक्टर हा एक अतिरिक्त घटक आहे rsszz rdrsdssds or sszzdlsssdsdsszdzdzz आता आपण बघुयात ds हे काय आहे ds युनिट व्हेक्टर येथे बदलेला आहे आता मी x y प्लेन कडे बघतो हे आहे माझे X हे आहे Y आपण येथे काय केले आहे की हे ds असे होते ते थोडेसे बदललेले आहे हे आता phi कडे निर्देश करत होते आणि आता हे phi अधिक d phi दाखवत आहे आणि हा बदल मी या निळ्या रंगाच्या युनिट व्हेक्टर ने दाखवत आहे हा व्हेक्टर युनिट व्हेक्टर नाही हा व्हेक्टर येथे phi च्या दिशे मध्ये बदल झालेला आहे आणि याचे परिमाण असेल d phi गुणिले लांबी जी की 1 आहे म्हणून हे असेल S ds किंवा ds व्हेक्टर ज्याचे परिमाण 1 आहे गुणिले d phi phi च्या दिशेने मी या लाइन एलिमेंट dl ला असे लिहू शकतो की S ds जे बरोबर असेल S d phi phi च्या दिशेने अधिक ds S अधिक dz Z हा आहे लाइन एलिमेंट सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट्स मध्ये dlsdssdϕdssdzz हा एक परिपूर्ण देखावा दाखवत आहे कारण तुम्ही जर येथे प्रत्येक घटकाकडे बघितले तर हे अंतर phi च्या दिशेने सरकवले आहे हे अंतर S च्या दिशेने सरकवले आहे आणि हे अंतर z च्या दिशेने सरकवले आहे आता आपण एरिया एलिमेंट बघूया मी जर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट मध्ये एरिया एलिमेंट कडे बघितले तर मी x y z कडे बघत आहे येथे एरिया हा S ला लंब असेल हा एरिया phi ला लंब असेल एरिया हा Z ला लंब असेल हा आहे S युनिट व्हेक्टर मी जर आता या एरिया कडे बघितले जो S ला लंब आहे तर तुम्ही येथे बघू शकता की येथे एक एलिमेंट x y प्लेन मध्ये अशा पद्धतीने जात आहे आणि या एरियाचा दुसरा एलिमेंट z च्या दिशेने जात आहे म्हणून हे अंतर असेल s d phi ची उंची असेल dz एरिया एलिमेंट ds phi च्या दिशेने असेल S dz phi तुम्ही बघू शकता कि याचे युनिट अंतर वर्ग आहे मी एक एलिमेंट घेणार आहे जो Z च्या दिशेने आहे आणि phi त्या दिशेला लंब आहे हे एरिया कडे जात आहे phi च्या दिशेने हे अंतर जे phi ला लंब आहे ds आणि उंची आहे dz आणि म्हणून phi च्या दिशेने ds असेल dz मी इथे दिशा S लिहिली पाहिजे आता जर मी एरिया एलिमेंट जो z ला लंब आहे त्याच्याकडे बघितले तर तो असेल ds आणि तो ds आणि S d phi दिशेने असा जात असेल म्हणून एरिया एलिमेंट ds Z च्या दिशेने असेल ds गुणिले s गुणिले d phi तुम्ही हे पटकन तपासून पाहू शकता मी जर युनिट सर्कलच्या एरिया कडे बघितले जो x y प्लेन मध्ये आहे समजा की हे युनिट सर्कल आहे याचा अर्थ असा की याची त्रिज्या 1 आहे किंवा तुम्ही असे देखील घेऊ शकता की त्याची त्रिज्या r आहे तर येथे एरिया असेल इंटिग्रेशन s ds phi इथे S हे 0 ते r पर्यंत बदलत आहे d phi हे 0 ते 2 pi पर्यंत बदलत आहे आणि तुम्हाला हे मिळेल 2 pi गुणिले s चा वर्ग भागिले 2 0 पासून R पर्यंत जे तुम्हाला देते pi r चा वर्ग किंवा तुम्ही जर या सिलेंडर च्या या बाजूच्या एरिया कडे बघितले तर तुम्ही बघू शकता की हे S च्या दिशेने आहे आणि मला जर याचे परिमाण मोजायचे झाले तर येथे एरिया असेल इंटिग्रेशन S जे या पृष्ठ भागासाठी असेल ज्याची त्रिज्या ही R एवढी निश्चित आहे R dz dphi हे असेल R dz हे बरोबर असेल या सिलेंडरची उंची गुणिले 2 pi जे बरोबर असेल 2piRh 2π2πRh तिसरे म्हणजे आता आपण या सिलेंड्रिकल कॉर्डीनेटस मधील व्हॉल्युम एलिमेंट बघुयात मी याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो व्हॉल्युम एलिमेंट म्हणजेच काही एरिया गुणिले उंची येथे मी माझ्या आवडीचा कोणताही एरिया घेऊ शकतो समजा येथे मी z च्या दिशेने एरिया घेत आहे जो आपण बघितला की आहे ds गुणिले S d phi म्हणून S ds dphi आणि या व्हॉल्युम एलिमेंटची उंची असेल dz म्हणून मी याला dz ने गुणाकार करेल आणि तोच असेल व्हॉल्युम एलिमेंट तुम्ही हे दुसऱ्या एरिया साठी देखील करू शकता म्हणून व्हॉल्युम एलिमेंट dv बरोबर असेल S ds dphi dz